नमस्कार तर आज आपण आपल्या शेवटच्या विषयाचा अभ्यासक्रम चालू करू जो कि ऍनालॉगस सिस्टम आहे ऍनालॉगस सिस्टम म्हणजे काय ते पाहूया तर कंट्रोल सिस्टमच्या ऍनालिसिस आणि डिझाइन मधील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे सिस्टमचे मॅथॅमॅटिकॅल मॉडेलिंग आता आपण लिनिअर सिस्टम मॉडेलिंग करण्याच्या दोन सर्वात सामान्य पद्धतींचा अभ्यास केला एक ट्रान्सफर फंक्शन पद्धत आणि दुसरी स्टेट व्हेरिएबल पद्धत आहे दोन्ही बद्दल आपण चर्चा केली आता ट्रान्सफर फंक्शन पद्धत केवळ लिनिअर टाईम इंव्हेरिएन्ट सिस्टमसाठी वैध असते तर स्टेट इक्वेशन लिनिअर तसेच नॉन लिनिअर सिस्टम लागू केले जाऊ शकते आता कंट्रोल सिस्टम विविध घटकांपासून बनवले जाऊ शकते केवळ इलेक्ट्रिकलच नाही तर मेकॅनिकल थर्मल फ्लुइड न्यूमेटिक आणि इतर इलेक्ट्रिकल सेन्सर आणि ऍक्चुएटर्स ने देखील तयार होते तर आपण या मॉड्यूल मध्ये काय करू आपण या डायनॅमिक सिस्टमच्या बेसिक प्रॉपर्टीजचे पुनरावलोकन करू जे या सारख्या मॅथॅमॅटिकॅल मॉडेलचे रिप्रेझेंटेशन करतात जसे आपण इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत पाहिले होते तर मग मेकॅनिकल मॉडेलिंगकडे जाण्यापूर्वी आपण त्या ऍनालॉगस सिस्टमचा अर्थ काय ते समजून घेऊया इलेक्ट्रिकल सर्किट्सच्या बाबतीत जसे पाहिले तसे मॅथॅमॅटिकॅल मॉडेलद्वारे सिस्टमचे रिप्रेझेंटेशन केले जाऊ शकते परंतु ते फिजिकलदृष्ट्या भिन्न आहेत म्हणूनच त्यांना ऍनालॉगस सिस्टम म्हणून संबोधले जाते तर ऍनालॉगस सिस्टमचे वर्णन समान डिफरेन्शिअल किंवा कदाचित इंटिग्रो डिफरेन्शिअल इक्वेशन किंवा ट्रान्सफर फंक्शनद्वारे केले जाते तर ऍनालॉगस सिस्टम ही अशी सिस्टम आहे जिथे आपल्याला समान मॅथॅमॅटिकॅल रिप्रेझेंटेशन दिसते परंतु फिजिकलदृष्ट्या ते एकमेकांशी भिन्न आहेत तर समान सिस्टम महत्वाची का आहे तर खालील दोन कारणांमुळे ऍनालॉगस सिस्टमची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त आहे एक म्हणजे एका फिजिकल सिस्टमचे वर्णन करणारे या इक्वेशनचे सोल्युशन थेट दुसर्या क्षेत्राततील समान सिस्टमवर लागू केले जाऊ शकते आता दुसरा फायदा म्हणजे एक प्रकारची मेकॅनिकल किंवा कदाचित हायड्रॉलिक किंवा न्यूमेटिक सिस्टम तयार करून त्याचा अभ्यास करण्याऐवजी इतर कोणत्याही सिस्टमपेक्षा हि सिस्टम प्रायोगिकरित्या हाताळणे सोपे होऊ शकते आपण त्याचे इलेक्ट्रिकल ऍनालॉगस तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो जे प्रयोगात्मकपणे हाताळणे खूप सोपे आहे तर येथे आपल्याला फायदा होईल की जेव्हा आपण इतर सिस्टमचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला मॅथॅमॅटिकली मॉडेल कसे केले जाऊ शकतात हे कळेल आणि आपण त्या सिस्टमचे इलेक्ट्रिकल ऍनालॉगस तयार करू जेणेकरुन आपण कोणत्याही सिस्टमचे ऍनालिसिस करू शकतो तेही त्या विशिष्ट मॉडेलची फिजिकल खरे खुरे मॉडेल तयार न करता आता प्रथम आपण मेकॅनिकल सिस्टमचे मॉडेलिंग समजून घेऊया तर मेकॅनिकल सिस्टम्सना लम्पड मासेस सिस्टम्स म्हणून मॉडेल केले जाऊ शकते किंवा डिस्ट्रीब्युटेड मासेस देखील म्हटले जाऊ शकते किंवा त्यास आपण अखंड डिस्ट्रीब्युटेड मास सिस्टम्स असे देखील पाहू शकतो डिस्ट्रीब्युटेड मास सिस्टमचे पार्शल डिफरेन्शिअल इक्वेशननी मॉडेलिंग केले आहे तर लम्पड मासेसला सामान्य डिफरेन्शिअल इक्वेशन दर्शविली जातात आता बहुतेक सर्व सिस्टम्स अखंड आहेत परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये लम्पड मासेस मॉडेलसह त्यांचा अंदाज करणे सोपे आहे म्हणूनच आपण त्या सिस्टमच्या मॉडेल्स दर्शवण्यासाठी सामान्य डिफरेन्शिअल इक्वेशन वापरू शकतो आता मास म्हणजे काय ते समजून घ्या मास म्हणजे अशा घटकाचे गुणधर्म आहे ज्यात ट्रान्सलेशनल मोशन ची कायनेटिक एनर्जी साठवलेली आहे आता आपण असेही म्हणू शकतो की मास हे इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या इंडक्टन्स सारखे आहे जर w बॉडीचे वजन असेल तर मास M म्हणजे w भागिले g g म्हणजे काय g म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे बॉडीचा फ्री फॉल ऍक्सलरेशन आहे जे 32 174 fts2 किंवा SI युनिटमध्ये तुम्ही मोजत असाल तर 9 8066ms2 असेल आता लिनिअर मॅथॅमॅटिकल सिस्टमचे इक्वेशन प्रथम परस्पर जोडलेल्या लिनिअर घटक असलेल्या सिस्टमच्या मॉडेलने तयार करून आणि नंतर फ्री बॉडी डायग्रामवर न्यूटनचा मोशन लॉ लागू करून लिहितात फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय फ्री बॉडी डायग्राम म्हणजे आपण फक्त त्या घटकाचा मुख्य भाग घ्या आणि त्या बॉडीवर किंवा मासवर लागू केलेले फोर्स दर्शवा आता मेकॅनिकल घटकांच्या कल्पनेचे वर्णन विविध आयामांमध्ये केले जाऊ शकते किंवा आपण त्यास ट्रान्सलेशनल रोटेशनल किंवा दोघांचे संयोजन असे म्हणू शकतो मेकॅनिकल सिस्टमच्या मोशनवर चालणारे इक्वेशन थेट किंवा अप्रत्यक्षपणे न्यूटनच्या लॉ ऑफ मोशनद्वारे तयार केले गेले आहेत तर मग आपण त्याचे वर्णन कसे करू ते पाहूया ट्रान्सलेशनल मोशन बद्दल आपण असे म्हणू शकतो की ट्रान्सलेशनल मोशन सरळ किंवा वक्र मार्गावर चालणारे मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशनचे वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे व्हेरिएबल्स म्हणजे ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट तर हे न्यूटन लॉ ऑफ मोशन नियंत्रित करते ज्यात असे म्हटले आहे की प्रत्येक दिशेने रिजिड बॉडी वर कार्य करणार्या एक्सटर्नल फोर्सचे अल्जेब्रिक सम हे बॉडीचे मास गुणिले त्याच दिशेने त्याच्या ऍक्सलरेशनच्या समान आहे तर आपण न्यूटनचा लॉ ऑफ मोशन दर्शवु शकतो कारण आपण म्हणतो की बॉडीवर एकूण फोर्सची बेरीज m a सामान आहे जिथे m मास आहे आणि a ऍक्सलरेशन आहे जो विचारात घेतलेल्या दिशेने आहे आता जेव्हा फोर्स मास m सह बॉडीवर कार्य करतो तेव्हा आपण लॉ साठी एक इक्वेशन लिहू शकतो जे आपण नुकतेच पाहिले आहे ते म्हणजे मास m चे चिन्ह आहे आपण म्हणतो की मोशनची दिशा या दिशेने म्हणजे yt आणि फोर्स ft आहे तर आपण काय लिहू शकतो ftMatMd2ydt2Mdvdt aऍक्सलरेशन आहे vt लिनिअर व्हेलॉसिटी आणि yt मासचं डिस्प्लेसमेंट अनुक्रमे दाखवते आहे आता मास व्यतिरिक्त लिनिअर ट्रान्सलेशनल मोशनसाठी खालील सिस्टमचे घटक देखील यात सामील आहेत ते घटक काय आहेत एक आहे लिनिअर स्प्रिंग म्हणजे लिनिअर स्प्रिंग वास्तविक स्प्रिंग किंवा केबल किंवा बेल्टचे कॉम्प्लायन्स चे मॉडेल आहे तर हा एक घटक आहे जे पोटेन्शियल एनर्जी साठवतो तर आपण ते कसे दर्शवु आपण त्यास असे ftKyt ने दर्शवु जर आपण या आकृतीमध्ये पाहिले तर K कॉन्स्टन्ट आहे ज्याला आपण सामान्यतः स्प्रिंग कॉन्स्टन्ट म्हणतो आणि नंतर ते डिस्प्लेसमेंटशी थेट प्रमाणित आहे तर फोर्स ftKyt तर स्प्रिंग कॉन्स्टन्ट ज्याला आपण स्टिफनेस कॉन्स्टन्ट म्हणून देखील म्हणतो वरील इक्वेशनमध्ये असे सूचित होते की स्प्रिंगवर कार्य करणारा फोर्स डिस्प्लेसमेंटशी थेट प्रमाणित आहे किंवा आपण त्या गोष्टीला डिफॉर्मेशन म्हणू शकतो लिनिअर स्प्रिंग घटकांचे रिप्रेझेंटेशन करणारे मॉडेल मुळात वरील आकृतीमध्ये दर्शविले आहे आता जर स्प्रिंग टेन्शन T ने भरलेली असेल तर आपण टेन्शन ft TKyt घेताना मागील इक्वेशन सुधारित करू शकतो आता जेव्हा आपण त्या मासच्या हालचाली पाहतो तेव्हा फ्रिक्शन देखील चित्रात दिसेल तर ट्रान्सलेशनल मोशनसाठी फ्रिक्शन काय आहे जेव्हा दोन फिजिकल घटकांमधील मोशनची प्रवृत्ती येते तेव्हा फ्रिक्शन पॉवर अस्तित्त्वात येते आता फिजिकल प्रणालींमध्ये उद्भवलेल्या फ्रिक्शन पॉवर सामान्यत नॉन लिनिअर स्वरुपाच्या असतात दोन संपर्क असलेल्या सरफेसच्या दरम्यान फ्रिक्शन पॉवरच्या प्रॉपर्टीज सरफेसच्या रचना आणि सरफेसमधील दबाव आणि इतरां संबंधीत त्यांची व्हेलॉसिटी यासारख्या घटकांवर अवलंबून असते म्हणून फ्रिक्शन पॉवरचे अचूक मॅथॅमॅटिकल वर्णन करणे कठीण आहे मग आपण काय करू आपण सहसा 3 भिन्न प्रकारच्या फ्रिक्शनसह त्याचे अंदाज काढतो आपण त्यांना काय म्हणतो आपण त्यांना व्हिस्कस फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन आणि कुलॉंम फ्रिक्शन म्हणतो आता व्हिस्कस फ्रिक्शन म्हणजे काय व्हिस्कस फ्रिक्शन रिटार्डिंग फोर्स दर्शवते जे लागू केलेल्या फोर्स आणि मोशन दरम्यान एक लिनिअर संबंध आहे स्किमेटिक डायग्राम मध्ये डॅशपॉट असेल तर जर आपल्याला ही आकृती दिसली तर तिथे डॅशपॉटसह व्हिस्कस फ्रिक्शन दर्शवतो आणि कॉन्स्टन्ट व्हॅल्यू B आहे मग फोर्स ftBdydt Bहा व्हिस्कस फ्रिक्शनचा कोइफिसिएंट आहे आता पुढील मुद्दा म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन रिटार्डिंग फोर्स दर्शवते जे सुरूवाती पासून मोशन प्रतिबंधित करते तर ते असे परिभाषित केले जाऊ शकते कि एक असा फोर्स जो तेव्हाच अस्तित्वात असतो जेव्हा वस्तू स्थिर असते परंतु हालचाल करण्याची प्रवृत्ती असते फ्रिक्शनचे साइन मोशनच्या दिशेने किंवा मोशनच्या सुरुवातीच्या दिशेने अवलंबून असते एकदा ही हालचाल सुरू झाल्यावर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स अदृश्य होईल आणि इतर फ्रिक्शन समोर येतील आता तिसरा फ्रिक्शन प्रकार म्हणजे कुलॉंम फ्रिक्शन कुलॉंम फ्रिक्शन हा एक रिटार्डिंग फोर्स आहे जो व्हेलॉसिटी चेंज प्रमाणे कॉन्स्टन्ट अँप्लिट्युड ठेवतो परंतु फ्रिक्शन फोर्सची साइन व्हेलॉसिटीच्या उलट दिशेने असते आता या तीन प्रकारचे फ्रिक्शन ज्याबद्दल आपण नुकतीच चर्चा केली ते म्हणजे प्रॅक्टिकल मॉडेल जे आपल्याला फिजिकल प्रणाल्यांमध्ये सापडलेल्या फ्रिक्शन घटनेचे वर्णन करण्यासाठी तयार केले गेले आहे आता हा तक्ता आहे जिथे आपण सामान्यतः वापरल्या जाणार्या मेकॅनिकल सिस्टम प्रॉपर्टीज आणि त्यांचे SI युनिट जे आपण माससाठी घेतो ते सर्वसाधारणपणे कॅपिटल M द्वारे दर्शविले जाते आणि SI युनिट माससाठी किलोग्राम आहे अंतरासाठी आपण सामान्यत लहान y घेतो जो मीटर मध्ये दर्शविला जातो व्हेलॉसिटी लहान v आहे आणि SI युनिट मीटर प्रति सेकंद असतो त्याचप्रमाणे ऍक्सलरेशन लहान a म्हणून दर्शविला जातो आणि SI युनिट मध्ये मीटर प्रति सेकंद चौरस ms2 आहे फोर्सला आपण लहान f सह दर्शवतो कधीकधी कॅपिटल F देखील वापरले जाते आणि SI युनिट न्यूटन आहे आपण पाहिले की स्प्रिंग कॉन्स्टन्ट कॅपिटल K द्वारे दर्शविली जाते आणि SI युनिट न्यूटन प्रति मीटर आहे नुकतेच पाहिलेले व्हिस्कोस फ्रिक्शन कोइफिसिएंट हे कॅपिटल B सह दर्शवले जाते आणि व्हिकॉस फ्रिक्शन कोइफिसिएंट SI युनिट न्यूटन प्रति मीटर प्रति सेकंद असते आता आपण एका उदाहरणाच्या मदतीने चर्चा केलेले मेकॅनिकल मॉडेल समजू या आता आपण मास स्प्रिंग फ्रिक्शन सिस्टमचा विचार करूया जी खाली दिलेल्या चित्रात दर्शविली आहे यात संबंधित लिनिअर मोशनची आडवी दिशा आहे म्हणून मास आडव्या दिशेने जात आहे तर हे yt ने दर्शविले आहे म्हणून डिस्प्लेसमेंट आडव्या दिशेने जाईल तर तिथे स्प्रिंग स्प्रिंग कॉन्स्टन्ट K आहे आणि डॅशपॉटसह फ्रिक्शन दर्शविले आहे आणि आपण ज्याचा विचार केला त्यास व्हिस्कस फ्रिक्शन कोइफिसिएंट B आहे आणि मास लागू असलेल्या फोर्स f दर्शवतो आता जर आपण सिस्टमचे फ्री बॉडी डायग्राम तयार केले तर आपण त्यास कसे दर्शवु तेथे मास M असेल या मासवर फोर्स लागू केले जाईल ते म्हणजे स्प्रिंग फ्रिक्शन किंवा स्प्रिंग टेन्शन तर आपण त्यास Kyt असे दर्शवतो व्हिस्कस फ्रिक्शन आपण Bdytdt असे दर्शवतो आणि त्यानंतर फोर्स जे मासला या दिशेने जाण्यासाठी जबाबदार आहे आता जर आपण सिस्टमचे फोर्स इक्वेशन आणि हे इक्वेशन कंपाईल केले तर आपण काय लिहू शकतो आपण f लिहू शकतो म्हणूनच हे फोर्स त्या दिशेने लागू आहे कारण हे दोघे विरुद्ध दिशेने आहेत आपण काय लिहू शकतो ft Bdytdt KytMd2ytdt2 तर f जो मास वर लागू केलेला नेट फोर्स आहे मायनस व्हिस्कस फ्रिक्शन मायनस स्प्रिंग टेन्शन आपणास नेट फोर्स देतो जे ऑब्जेक्टच्या ऍक्सलरेशनसाठी जबाबदार असते आता हाय ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मला उर्वरित टर्ममध्ये इक्वेट करुन आपण वरील इक्वेशन व्यवस्थित लिहू आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो d2ytdt2 BMdytdt KMyt1Mft आता ytdydtआणिytd2ydt2अनुक्रमे व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन दर्शवते आपण पूर्वी लिहिलेले इक्वेशन आपण असे लिहू शकतो ytBMytKMyt1Mft आता yt आऊटपुट आहे आणि fMसिस्टमचे इनपुट आहे जर आपण इनिशियल कंडिशन्स शून्य असल्याचा विचार केला तर Y आणि F त्या दरम्यानचे ट्रान्सफर फंक्शन इनिशियल कंडिशन्स शून्य सह इक्वेशनच्या दोन्ही बाजूस लॅपलास ट्रान्सफॉर्म घेवून प्राप्त केले जाऊ शकते जर आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतले तर आपण काय लिहू शकतो हे असे होईल YF1Ms2BsK जे आपण नुकतेच विचारात घेतलेल्या मेकॅनिकल सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन मिळाले जर आपण पाहिले तर हे इलेक्ट्रिकल सिस्टमच्या बाबतीत जे पाहिले त्यासारखेच आहे तर आपण म्हणू शकतो की ज्या मेकॅनिकल सिस्टमवर आपण नुकतीच चर्चा केली आहे ती एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टमशी एकरूप सुसंगत आहे ज्याच्या मध्ये या दोघांचे सारखेच ट्रान्सफर फंक्शन आहे आता ब्लॉक डायग्रामच्या मदतीने तुम्ही कसे दर्शवाल जर आपण इक्वेशन पाहिले तर इक्वेशन असे आहे ytBMytKMyt1Mft आता जर तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला तर ते होईल s2YsBMsYsKMYsFsM हे Ys आऊटपुट आहे आणि Fs इनपुट आहे तर आपण सिग्नल फ्लो ग्राफच्या मदतीने कसे दर्शवाल जर आपल्याला विशिष्ट इक्वेशन दिसत असेल तर Ys आउटपुट असल्यास ते yt हे sYs आहे yt हे s2Ys आहे तर आपण आता काय करू शकतो आपण पाहू शकतो की या नोडवर आउटपुट काय आहे तर या नोडवर yM असेल आता आपण हे कसे कंपाईल कराल आपण fs मायनस K मल्टिप्लाय ys मल्टिप्लाय B मल्टिप्लाय y डॉट आणि मग ते 1M ने मल्टिप्लाय केल्यास तुम्हाला y डबल डॉट मिळेल तर जर तुम्हाला हे विशिष्ट इक्वेशन दिसत असेल तर तुम्ही fM मल्टिप्लाय KM मल्टिप्लाय y मायनस BM मल्टिप्लाय y डॉट घेतले तर ते y डबल डॉट बरोबर आहे तर y डॉट आणि y डबल डॉटची विशिष्ट व्हॅल्यू निश्चित केल्याने आपण हे शोधू शकतो की आपण नुकतेच पाहिलेले इक्वेशन सिग्नल फ्लो ग्राफच्या मदतीने दर्शविले जाऊ शकते तर मेकॅनिकल सिस्टमच्या बाबतीत आपण नुकतेच लिहिलेल्या इक्वेशनच्या मदतीने त्याची पळताळणी करू शकतो आता आपण तीच दर्शवण्यासाठी स्टेट वेक्टर वापरुन आपण स्टेट इक्वेशन देखील वापरू शकतो तर असे समजू की हे xAxBu स्टेट इक्वेशन आहे आणि तुमचे इक्वेशन आहे ytBMytKMyt1Mft आता तुम्ही काय कराल आपल्याला स्टेट व्हेरिएबल परिभाषित करावे लागेल आपण ytx1t ytx2t असे परिभाषित करू तर आपण काय लिहू शकतो dx1dtx2 dx2dt KMx1t BMx2t1Mft ytx1t जेव्हा आपण हे कंपाईल करू तेव्हा आपण काय लिहू शकतो हा आपल्याला मिळालेला मॅट्रिक्स A आहे कारण आपल्याकडे f साठी फक्त एकच 1M घटक आहे जो x2 विरुद्ध येत आहे म्हणून त्यामध्ये आपल्यात फक्त एकच घटक असेल म्हणजे तो 0 आणि 1 आहे आणि तुम्हाला मिळालेला हा A आहे हा B आहे जो आपल्याला मुळात येथे मिळाला आहे जेव्हा आपण लिहितो आपण 1M देखील लिहू शकतो किंवा आपण M बाहेर देखील घेतो तर जेव्हा आपण M ला बाहेर घ्याल तेव्हा ते fM होईल आणि घटक 0 1 होतील तर ytx1t आपले आउटपुट इक्वेशन आहे आपण असे देखील लिहू शकतो हे आपल्याला आउटपुट इक्वेशन म्हणून मिळाले आहे आणि हेच आपल्याला स्टेट इक्वेशन मिळाले आहे तर आता आपण समजू शकतो की एकतर ट्रान्सफर फंक्शनच्या मदतीने मेकॅनिकल सिस्टम दर्शवली जाऊ शकते किंवा आपण ब्लॉक डायग्राम समतुल्य तयार करू शकतो किंवा आपण सिग्नल फ्लो ग्राफमध्ये रूपांतरित करू शकतो किंवा आपण त्यास स्टेट इक्वेशनच्या स्वरूपात दर्शवु शकतो तर आपण आताचे मेकॅनिकल इनपुटशी संबंधित चर्चेसह आपले आजचे सत्र इथे थांबवू आपण आपली चर्चा पुढे चालू ठेऊ आणि आपण या सिस्टमच्या काही इतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्या सिस्टमचे मॅथॅमॅटिकल मॉडेल तयार करू तर शेवटी आपण इतर मेकॅनिकल तसेच इतर प्रकारच्या सिस्टमशी इलेक्ट्रिकलची तुलना करून पाहू